सर्वांना नमस्कार आम्ही शिफ्ट रजिस्टरवर चर्चा करीत आहोत या वर्गात आपण शिफ्ट रजिस्टरच्या काही अनुप्रयोगांचा विचार करू तर अशा काही गोष्टी ज्याची आपल्याकडे एक नजर असेल तर सर्वांत पहिले आपण जे शिफ्ट रजिस्टरच्या अनुप्रयोगांचा रुपात पाहतो ते म्हणजे समांतर ते अनुक्रमांतर रुपांतर जे आपण शिफ्ट रजिस्टरद्वारे करतो जे डेटाच्या समांतर प्रवाहात रूपांतरित करण्यासाठी वापरले जाऊ शकते उदाहरणार्थ काही प्रक्रियेत सांगा की 8 बिट डेटा व्युत्पन्न केला गेला आहे नमुने तयार केले आहेत जे कोड केलेले आहेत 8 बीटद्वारे एन्कोड केलेले आहेत तर एक नमुना व्युत्पन्न झाला म्हणजे 8 बिट्स व्युत्पन्न होत आहेत आणि ते इतर कोणत्याही ठिकाणी पाठविणे आवश्यक आहे तर एक पर्याय म्हणजे 8 प्रेषण चरी असणे आवश्यक आहे जेणेकरून दुसर्या बाजूने ते 8 बिट्स योग्यरित्या गोळा केले जातील परंतु त्या 8 तारा किंवा 8 चरी असणे थोडा महाग आहे आणि जर ह्या दिलेल्या गोष्टी व्युत्पन्न केला गेला असेल तर आपण समांतर ते अनुक्रमे रूपांतरण करू शकतो आणि द्रुतगतीने आम्ही करू शकतो जास्त दराने आम्ही दुसर्या बाजुला पाठवू शकतो आणि तेथे आपण ती संकलित करू शकतो आणि अनुक्रमिक ते समांतर रुपांतर करू शकतो अनुक्रमिक आत समांतर बाहेर अशा प्रकारचे शिफ्ट रजिस्टर मग आमच्याकडे ह्या दिलेल्या गोष्टी आहे 8 बीट दिलेल्या गोष्टी योग्य बाजूने प्राप्त झाला तर ही एक गोष्ट आहे जी प्रेषण खर्च कमी करू शकतो समांतर डेटाचे रूपांतर अनुक्रमिक मध्ये आणि एक अनुक्रमिक संवाद आहे ट्रान्समीटर आणि रिसीव्हर यांच्यात आणि डेटा संदेश किंवा त्याचा प्रारंभ शोधण्यासाठी आणि थांबवण्या साठी आपल्याकडे एक योग्य प्रोटोकॉल असणे आवश्यक आहे जेणेकरून पुढील 8 बिट योग्यरित्या उचलल्या पाहिजेत तर इथला मुद्दा काळाबरोबरच ट्रेडऑफ आहे येथे आपण तयार केलेला दर आणि आपण ज्या हस्तांतरणासह हस्तांतरित करता त्या दरासह हस्तांतरण दर ज्या बिट्सच्या संख्येवर अवलंबून आहेत त्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक असणे आवश्यक आहे ही समस्या येथे आहे रूपांतरित करण्यासाठी तर ही एक गोष्ट आहे जी आपण खर्च कमी करण्यावर पाहू शकता तर सिरीयलला समांतर आणि नंतर अनुक्रमे शिफ्ट रजिस्टरद्वारे बाहेर ढकलले जाते पुढे आपण वेळ विलंब आणि इनपुट डेटा प्रवाह कुठेतरी येथे ओळखण्यासाठी शिफ्ट रजिस्टर वापरू शकतो आयसी 7491 आपण आधीच पाहिले आहे हे ए बी आहे नियंत्रण इनपुट आहे जेव्हा आपण त्यास उच्च ठेवतो तेव्हा ए मध्ये जे काही इनपुट असेल तेवढेच जेव्हा बी कमी असेल तेव्हा जे ए मध्ये ठेवले गेले आहे आपल्याला या सत्य सारणीने जावे लागेल जर बी एल क्यूएच एल जर बी एच क्यूएच ए ए मध्ये जे काही आहे ते 8 घड्याळच्या विलंबानंतर आउटपुटमध्ये स्थानांतरित होते तर ते आयसी 7491 आपल्याकडे चार बिट शिफ्ट रजिस्टर असू शकते मग ते 4 घड्याळ विलंबानंतर होईल तर आपण येथे पाहत असलेली समान फरक जेणेकरून ती येथे उपलब्ध होईल ते बरोबर नाही का आणि हे घड्याळ शिफ्ट रजिस्टरमध्ये असलेल्या फ्लिप फ्लॉप युनिट्सच्या संख्येसह गुणाकार घड्याळ कालावधी आपल्याला या इनपुट आणि आउटपुट दरम्यान संपूर्ण विलंब देईल आणि यामुळे आपल्याला बायनरी डेटा प्रवाह उशीरा मिळेल तर जर घड्याळ कालावधी कालावधीचे असेल 1 मायक्रोसेकंद कालावधीचे असेल तर या व्यवस्थेद्वारे आपल्याला 8 मायक्रोसेकंद मिळतील शिफ्ट रजिस्टरमध्ये 4 फ्लिप फ्लॉप असल्यास ते 4 मायक्रोसेकंड असेल तर जर घड्याळाचा कालावधी 2 मायक्रोसेकंद असेल तर या प्रकरणात ते 16 मायक्रोसेकंद विलंब करेल हे स्पष्ट आहे का मग भिन्न कालखंडातील घड्याळ व्युत्पन्न केल्याने आपण हे कसे जाणू शकता आयसी 555 वापरणे हा एक सोयीचा पर्याय आहे तर 555 टाइमर खूप वापरला जातो आणि हा आश्चर्यकारक मल्टी व्हायब्रेटर मोडमध्ये आहे ज्यामध्ये आरए आणि आरबी आरए आणि आरबीद्वारे या कॅपेसिटरला चार्ज आकारले जाते ज्यासाठी चार्ज वेळ 0 693 आरए सह गुणाकार केला जातो अधिक आरबी हे प्रतिकार मूल्ये आणि कॅपेसिटन्स आहे आणि डिस्चार्ज साठी डिस्चार्ज असेच होते तर डिस्चार्जिंगची वेळ 0 693 गुणाकार आरबीने सी मध्ये आहे तर एकूण कालावधी हा असा आहे तर आरए आरबी आणि सी च्या योग्य निवडीसह आपण टी मूल्य वेळ निश्चित करू शकता आणि त्यानुसार विलंब स्पष्ट ओळखला जाऊ शकतो तर आता आपण सीक्वेन्स जनरेशन मधील शिफ्ट रजिस्टरसाठी अनुप्रयोग करूया ठीक आहे तर आम्ही येथे विचार करीत आहोत की विशिष्ट क्रम पुन्हा तयार केला जाईल तर असा अनुप्रयोग येऊ शकतो जिथे आपण एखादा ठराविक नमुना पहात आहोत ज्यात 3 वेळा किंवा 4 वेळा यादृच्छिक असू शकत नाही तर मुळात ते पायलट किंवा हेडर किंवा इतर कशाचे अनुसरण करते यादृच्छिक संदेशात कोठेतरी एक नमुना जसे की विशिष्ट नमुना येऊ शकेल परंतु हे वारंवार होण्याची शक्यता वारंवार होत नाही हे संभव नाही ठीक आहे तर हे सूचित करू शकते की काही कार्यक्रमांचे अनुसरण केले पाहिजे किंवा त्यानंतरच ठीक आहे तर अनुक्रमात वारंवार पुनरावृत्ती होण्याकरिता अन्य अनुप्रयोग देखील असू शकतात तर त्यासाठी आपण शिफ्ट रजिस्टरचा विचार करू शकतो आणि येथे शिफ्ट रजिस्टर जसे की येथे 4 बिट शिफ्ट रजिस्टर पहा येथे ते 1 0 1 1 ने भरलेले आहे आणि आऊटपुट नंतर त्याचे इनपुट परत दिलेले आहे येथे दिसेल तसेच आपण आता हे घड्याळ बघाल तर मग काय होईल हे बाहेर येईल बरोबर हे बाहेर जात आहे आणि नंतर हे बाहेर येईल आणि हे परत येथे दिले जाते त्यानंतर 0 बाहेर येईल आणि नंतर आणखी एक घड्याळ 1 येथे येईल तर आणखी एक घड्याळ तर हा 1 येईल तर अशाप्रकारे हे फिरत राहिल आणि ही पद्धत 1 1 0 1 तयार होत राहील हे ठीक आहे का 4 बिट ऐवजी जर आपल्याकडे 8 बिट शिफ्ट रजिस्टर असेल आणि म्हणा की आम्ही ते 1 0 0 1 0 0 1 1 0 सह लोड केले आहे तर त्याचे आऊटपुट परत त्याचे इनपुट म्हणून फीड केले जाईल तर 0 1 1 0 1 0 0 1 ते करेल ते व्युत्पन्न होत आहे तर एक चक्र पूर्ण होत आहे तर इतरांप्रमाणेच पुढचे चक्र दुसर्या 0 ने सुरू होईल आणि या विशिष्ट पद्धतीची पुनरावृत्ती होईल ठीक आहे तर 4 बिट आपल्याला 4 बीट नमुना 8 बीट 8 बीट नमुना ठीक आहे परंतु जर आपण काही बाबतीत ते लोड करीत असाल तर 1 0 1 1 पुन्हा 1 0 1 1 तर नक्की काय होईल 1 0 1 1 8 च्या एका चक्रात दोनदा येईल तर मुळात तुम्ही 4 बिट नमुना तयार करीत आहात तर जर आपण ते योग्यरित्या लोड केले तर आपण एन बिट शिफ्टमधून एन बीट नमुना मिळवू शकता ज्याची आम्ही कॉन्फिगर केली आहे बरं आहे का म्हणूनच येथे येथे उल्लेख केला आहे आता सीक्वेन्स डिटेक्शन येते तेथे शिफ्ट रजिस्टर देखील उपयुक्त ठरू शकते तर अनुक्रम शोधून आम्ही काय म्हणतो आमचा अर्थ असा आहे की येणाऱ्या बिट प्रवाहातून विशिष्ट नमुना ओळखणे ठीक आहे तर हा थोडासा सिरीयल डेटा आहे जो तो येत आहे आणि जो शिफ्ट रजिस्टरमध्ये जाण्यासाठी बनविला गेला आहे आणि हा शिफ्ट रजिस्टर नमुना जुळणार्या अनुक्रम शोधण्यासाठी वापरला जातो आणि शोधला जाणारा अनुक्रम आम्ही त्यात साठवू शकतो दुसरे रजिस्टर बरोबर म्हणूनच उदाहरणार्थ आम्हाला येणार्या प्रवाहात एखादा नमुना शोधायचा असेल तर 1 0 1 1 आम्ही तो येथे रजिस्टरमध्ये संग्रहित करू शकतो अन्यथा आम्ही तो व्हीसीसीशी जोड करू शकतो 0 साठी आपण ते जमिनीवर कनेक्ट करू शकता 1 पुन्हा व्हीसीसीला आणि एक व्हीसीसीला तर ते कठोर तार आहे ठीक आहे परंतु आपण शोधू इच्छित नमुना आपण बदलू इच्छित असल्यास पुन्हा आम्हाला या व्हीसीसी आणि ग्राउंडशी शारीरिकरित्या तोडणी आणि जोडणी करावी लागेल या प्रमाणे रजिस्टर वापरणे हा पर्यायी आहे आम्ही आणखी 4 बिट क्रमांकासह रजिस्टर लोड करू शकतो जे आवश्यक असल्यास वेगळ्या प्रसंगी शोधले जाईल तर आपण शोधू इच्छित असलेल्या बिट व्हॅल्यूजच्या हार्ड वायरिंगच्या जागी रजिस्टर असणे हाच त्याचा फायदा आहे आणि इथे काय होत आहे तर एक विशिष्ट प्रकरण पहा या बिट्सचे आऊटपुट जे त्यांना शोधता येतील ते एक्सएनओआर गेटमधून जाण्यासाठी तयार केले गेले आहेत त्यातील प्रत्येक एक्सएनओआर गेटवरुन जात आहे एक्सएनओआर गेट तुम्हाला माहित आहे आउटपुटमध्ये इनपुटची समानता दर्शवते जर 0 0 आणि 1 1 असेल तर आउटपुट 1 असेल जर XOR 0 1 आणि 1 0 असेल तर आउटपुट 1 होईल तर XNOR त्याच्या अगदी विरुद्ध आहे तर जेव्हा इनपुट 0 0 आणि 1 1 असेल तेव्हा आउटपुट 1 होईल म्हणजेच ते समानतेसाठी तर्क देत आहे की ते 0 0 किंवा 1 1 आहे एकतर बाबतीत आउटपुट 1 असेल आणि हे सर्व 4 बिट्स जेव्हा ते समान असतात तेव्हा AND गेटचे आउटपुट 1 असेल जे विशिष्ट क्रम शोधते किंवा समानता दर्शविते तर उदाहरण या उदाहरणात या क्षणी 1 0 1 1 ची तुलना केली पाहिजे आणि आपल्याकडे येणार्या प्रवाहात 0 1 1 1 आहे जे या शिफ्ट रजिस्टरमध्ये संग्रहित आहे ठीक आहे तर आपण काय पाहतो 1 आणि 1 हे 1 आणि हे 1 त्याची तुलना केली जाते तर ही तुलना 1 करते ही 1 आणि 1 तयार करते तर हे १ निर्माण करीत आहे आता हे 1 आणि हे 0 आपल्याला 0 हे 0 आणि हे 1 आपल्याला 0 देईल तर हा AND गेट 1 ठीक आहे तर हे 1 आहे उर्वरित दोन आहेत 0 तर आउटपुट 0 आहे पुढे काय होते हे 1 येथे आहे ठीक आहे त्यामुळेया शिफ्ट रजिस्टर सुधारित मूल्येकाय असेल कारणतोसंपूर्ण उजवीकडे हलविण्यात येत आहे तर आता हे 1 आहे हे 0 आहे हे 1 आहे आणि 1 हे ते 2 नाही तर आता या सर्व XNOR गेट्स जे तुम्हाला माहित आहे समान मूल्ये 1 1 येथे आहेत येथे 0 0 येथे 1 1 येथे तर हे सर्व आपल्याला आऊटपुट देईल जे 1 आहे आणि AND गेट आउटपुट 1 होईल तर हा क्रम सापडला म्हणूनच आपण या शिफ्ट रजिस्टरचा वापर करू शकतो जेथे येणारा हा बिट प्रवाह शिफ्ट रजिस्टरमधून जाईल पुढे आपण शिफ्ट रजिस्टर वापरु शकतो ज्याला म्हणतात रिंग काउंटर मिळवत आहे ठीक आहे काउंटर म्हणजे काय काउंटर विशिष्ट घटनेची मोजणी ठेवते या प्रकरणात या विशिष्ट उदाहरणात घड्याळ ट्रिगर आहे ठीक आहे परंतु ती घटना ही इतर एखाद्या ठिकाणाहून देखील येऊ शकते जेव्हा ते एका विशिष्ट संख्येवर पोचते तेव्हा आपण असे म्हणतो की कशाची गणना झाली आहे ठीक आहे तर जर आपण काउंटर म्हणतो जे मूल्य देते तर मॉड्युलो 8 मॉड्युलो 8 तर हे 8 मोजत आहे आणि जेव्हा 8 ची गणना पूर्ण होते तेव्हा आउटपुट ट्रिगर होते आउटपुट सिग्नल सक्रिय बनविला जातो तर हे काउंटर कार्य करते तर सर्किटला विशिष्ट पद्धतीने ट्रिगर करणार्या इनपुटची गणना ठेवते आणि आंतरिकरित्या राज्य बदल अशा प्रकारे होते की त्याची वाढ होते आणि जेव्हा गणना विशिष्ट गणना प्राप्त केली जाते तेव्हा आउटपुट सक्रिय होते हे स्पष्ट आहे का तर हेच आपल्याला काउंटर सर्किट म्हणून समजते काउंटरबद्दल अधिक चर्चा आम्ही पुढच्या आठवड्यात करू म्हणून जेव्हा आपण या शिफ्ट रजिस्टरचा काउंटर म्हणून चर्चा करतो तेव्हा आम्ही पुन्हा शिफ्ट रजिस्टर वापरत असतो तुम्हाला माहिती असेल फीडबॅक मोडमध्ये आणि या अनुक्रमात आम्ही ज्या अनुक्रमे जनरेटरला विशिष्ट क्रम लावतो आहोत त्या विपरीत आम्ही त्यास ठेवत आहोत उदाहरणार्थ त्या सर्व 0 च्या आहेत आणि फक्त एकच मूल्य 1 ठीक आहे तर अशाप्रकारे आपण कसे सुरूवात करत आहोत आणि मग ते केव्हाही जेव्हा एक आहे तर येथे असे आहे तर हे 1 आहे आणि ही सर्व मूल्ये 0 आहेत आणि नंतर एका घड्याळाच्या ट्रिगरसह घड्याळ ट्रिगर आता मी म्हटल्याप्रमाणे येथे मोजले जात आहे तर काय होईल 1 येथे येईल तर हे 1 बरोबर आहे आणि उर्वरित मूल्य 0 असेल तर येथे 0 ने हे 0 ढकलले गेले आहे 0 येथे येथे ढकलले गेले आहे आणि हे 1 आत येत आहे ते 1 होत आहे तर तुम्हाला तेच बाकीचे दिसेल मूल्य 0 1 आहेत हे 0 आहे हे 0 आहे त्या सर्व 0 आहेत आणि काय घडणार आहे हे आणखी एक घड्याळ आहे तर हे 1 येथे येईल शिफ्ट रजिस्टर ऑपरेशन म्हणून आपल्याला हे माहित आहे आम्ही मागील वर्गांमध्ये चर्चा केली आहे तर पुढच्या वेळी हा 1 येथे येईल पुढच्या वेळी पुढील घड्याळ ही 1 येथे येईल आणि 8 घड्याळानंतर आपल्याला दिसेल की हे 1 पुन्हा येथे दिसत आहे म्हणूनच जर आपण एखादी एलईडी किंवा काही आऊटपुट क्रिया जोडली असेल आणि दुसर्या वेळीही जेव्हा ते मिळेल तेव्हा ते उच्च इनपुट मिळविते आणि असे म्हणतात की एलईडी चमकत आहे तर आपल्याकडे आहे आपण असे बरेच चांगले म्हणू शकता की क्लॉक ट्रिगर दरम्यान असे घडले की 8 मोजणी पूर्ण झाली आहे स्पष्ट आहे आणि आपण कोणत्याही शिफ्ट रजिस्टरद्वारे 8 74164 अशा फ्लिप फ्लॉपसह आपण घेऊ शकता आणि मग त्यावरून अभिप्राय घेता येईल आम्ही अद्ययावत 8 काउंटर मिळवण्याचा मार्ग आपण प्राप्त करू शकता तर या प्रकरणात थेट फ्लिप फ्लॉप आउटपुट शेवटचे फ्लिप फ्लॉप आउटपुट ज्या प्रकारे आपण पाहिले आहे ते दर्शविते की 8 ची गणना झाली आहे बरोबर जर आपल्याकडे याऐवजी 0 0 0 1 आणि 0 0 0 1 सुरुवातीस असेल तर मग या विशिष्ट शिफ्ट रजिस्टरद्वारे खाते काय असेल तर 1 येथे येत आहे पुन्हा 1 येथे 4 घडी दोलन पल्स नंतर येईल तर हे एक मॉड 4 काउंटर योग्य असेल परंतु या रिंग काउंटरच्या व्यवस्थेसह बरेचसे फ्लिप फ्लॉप आहेत जर ते अधिकतम एन बिट शिफ्ट रजिस्टर असेल तर आपल्याला मॉड 8 मिळेल मॉड एन गणना ठीक आहे तर ठीक हेच नमूद केले आहे परंतु आम्ही फ्लिप फ्लॉप कशा सुरवात करतोय यावर अवलंबून आपल्याला कमी माहिती मिळेल पुढे आपण जाणत असलेला दुसरा प्रकार आम्ही पाहतो ज्याद्वारे आपल्याला जे प्राप्त होते त्याला जॉनसन काउंटर म्हणतात ठीक आहे तर जॉन्सन काउंटरमध्ये हे फ्लिप फ्लॉप आहे बरोबर आणि हे शिफ्ट रजिस्टर आहे तर त्याचे आउटपुट उलट केले जाईल आणि पहिल्या फ्लिप फ्लॉपवर इनपुट म्हणून पाठविले जाईल हे स्पष्ट आहे का तर क्रमशः आत आत च्या रूपात इनपुट म्हणून अनुक्रमांक उलटा केला जातो आणि इनपुट म्हणून दिले जाते आता जर व्यवस्था अशी असेल तर शिफ्ट रजिस्टर असे आहे की क्रमशः बाहेर म्हणून इनव्हर्टेड आउटपुट क्रमशः बाहेर वर उपलब्ध असेल तर आपल्याला या अतिरिक्त इनव्हर्टरची आवश्यकता नाही तर ते इन्व्हर्टेड आउटपुट आपण अनुक्रमे म्हणून प्रतिक्रिया देऊ शकता तर हे त्याचे बनविणे आहे ज्यामुळे त्याला स्विच टेल काउंटर किंवा ट्विस्टेड टेल काउंटर देखील म्हणतात लोकप्रिय नाव जॉनसन काउंटर आहे परंतु त्याला स्विच टेल काउंटर किंवा ट्विस्टेड टेल देखील म्हटले जाते कारण जेव्हा ती उलटी केली जाते तेव्हा टेल ट्विस्ट केली जाते म्हणजेच त्याचा अर्थ असा होतो आता हे विशिष्ट सर्किट कसे कार्य करते तर जर आपण 0 0 0 0 ने प्रारंभ केला तर हे उदाहरण घ्या तर या टी प्राइमला सीरियल इन म्हणून परत दिले जात आहे ठीक आहे तर 0 येथे 1 येत आहे बरोबर तर 1 इनपुट म्हणून जाईल आणि उर्वरित हे तीन 0s हे तीन 0s म्हणून स्पष्ट होतील तर आता ते 0 आहे तर इनपुट म्हणून काय येत आहे अनुक्रमांक 1 आहे तर ही 1 येथे येत आहे आणि ही 1 आत येत आहे तर हे 1 आणि हे दोन 0 हे 0 0 म्हणून येत आहेत तरीही ते 0 आहे जे परत दिले जाईल ते 1 आहे तर हा 1 येथे येत आहे तर तीन 1s हे पुन्हा 0 आहे तरीही ते आहे टी 0 आहे तर जे परत दिले जाते ते म्हणजे 1 टी प्राइम तर हे 1 येथे येत आहे आणि सर्व तीन 1s ते खालीलप्रमाणे आहेत हे तीन 1s हे तीन 1 येथे हे तीन तीन येत आहेत तर पुढे काय होईल हे चार 1s झाले आहे हे 1 आता 1 प्राइम म्हणून परत दिले जाते जे 0 आहे तर 0 यामध्ये होते हे तीन 1s आहेत नंतर 0 0 मध्ये प्रवेश करतात हे दोन 1s आहेत नंतर 0 0 0 मध्ये मिळतात हे 1 आहेत आणि पुढील काय हे 1 परत जाईल तर ते 0 आहे तर सर्व 0 म्हणजे पुन्हा हे पुनरावृत्ती होईल बरं आहे का तर आपण जे पाहत आहोत त्या बाबतीत आपल्याला हे मिळत आहे की हे वारंवार होत आहे 8 घड्याळाच्या दोलन पल्स नंतर अनुक्रम स्थितीची पुनरावृत्ती होत आहे ठीक आहे तर हे 8 घड्याळ दोलन पल्स ची गणना देऊ शकते आणि हे असे आहे की अशा चार फ्लिप फ्लॉपसह 4 बिट शिफ्ट रजिस्टरमध्ये आपण 8 ची गणना मिळवत आहोत तर मॉड्यूलो क्रमांक 8 आहे तर तो आपल्याला प्रदान करणारा जॉन्सन काउंटर आहे तर एन बिट शिफ्ट रजिस्टरद्वारे ते वाढवता येऊ शकते जर ते 5 बिट शिफ्ट रजिस्टर किंवा 8 बिट शिफ्ट रजिस्टर असेल तर ते 10 किंवा 16 असेल ही गणना जी साध्य करता येईल ठीक आहे आता मी म्हटल्याप्रमाणे आपल्या बाह्य जगाला हे माहित असणे आवश्यक आहे की जेव्हा 8 किंवा 10 किंवा 16 ची गणना पूर्ण झाली आहे नाही का म्हणूनच ही अंतर्गत स्थिती परिभ्रमण होत आहेत जी आपण पाहिल्याप्रमाणे घड्याळ दोलन पल्स मधून पुन्हा पुन्हा घडत आहेत परंतु बाह्य जगाला हे माहित असणे आवश्यक आहे की डिकोडिंग असे म्हणतात आणि स्थितीना डीकोड करणे आवश्यक आहे आणि बाह्य जगाला उपलब्ध करुन दिले ठीक आहे तर रिंग काउंटरमध्ये आम्ही पाहिले की इतर कोणत्याही बाह्य सर्किटची आवश्यकता नाही आउटपुट फ्लिप फ्लॉप थेट केले जाते बाह्य जगाला उपलब्ध केले जाऊ शकते आणि जेव्हा जेव्हा ते जास्त जाते तेव्हा 8 ची मोजणी झाली आहे परंतु या प्रकरणात आपण यासारख्याच परिस्थितीचा विचार केल्यास येथे टी 0 पेक्षा जास्त आहे येथे ते 1 आहे परंतु ते पुन्हा 1 आहे 4 घड्याळ दोलन पल्स नंतर 1 होईल म्हणूनच जर तुम्ही ते फक्त टी कडून घेतले तर ते चालणार नाही त्याचप्रमाणे एस कडून आर कडून क्यू कडून प्रयत्न केल्यास कोणत्याही परिस्थितीत आपण पाहू शकत नाही की मॉड्युलो 8 ची गणना सुनिश्चित केली जाऊ शकते परंतु आपण काय पाहू शकता जे आपण योग्य पाहू शकता ते म्हणजे आपण केवळ क्यू आणि टी प्राइम क्यू प्राइम आणि टी प्राइम म्हटले तरच म्हणजे त्या दोघांची संख्या 0 आहे ती येथे पुन्हा घडत आहे यापैकी कोणत्याही स्थिती मधील ते आपले 0 आणि 0 नाही तर जर आपण यासारखे तर्कशास्त्र घेतले आणि हे आउटपुट असेल तर ते 1 होईल पुन्हा एकदा येथे गणना 8 नंतर 8 घड्याळ ट्रिगर झाल्यानंतर हे स्पष्ट आहे का या चारही म्हणजे क्यू प्राइम आर प्राइम एस प्राइम टी प्राइम असणे शक्य आहे परंतु त्यासाठी 4 इनपुट गेट आवश्यक असेल तर ही एक कमी जटिल सर्किट आहे जी आपण कमीतकमी आवश्यकतेबद्दल बोलत आहोत तर पूर्वी कोणत्याही बाह्य गेटची आवश्यकता नाही येथे आम्हाला 2 इनपुट लॉजिक गेट असलेल्या एका गेटची आवश्यकता आहे आणि आम्ही या क्यू आणि टी प्राइमशिवाय इतर देखील पाहू शकता ज्यामध्ये आपले इतर संयोजन देखील असू शकतात Y Q'T' तर उदाहरणार्थ हे 1 0 आहे क्यू 1 आहे आणि आर 0 आहे तर हे पुन्हा येथे उद्भवत आहे म्हणजे एकदा ते ठीक झाल्यावर पुन्हा ते 8 घड्याळ दोलन पल्स नंतर होईल तर हे डीकोडिंग लॉजिक देखील असू शकते हे स्पष्ट आहे का म्हणूनच आपण या प्रकरणात पाहिलेले म्हणून जॉन्सन काउंटरसाठी लॉजिक डिकोडिंगसाठी दोन इनपुट लॉजिक गेटची आवश्यकता आहे Y QR' आता मनोरंजकपणे आपण कार्य करू शकता ते 4 बिट शिफ्ट रजिस्टरसाठी आहे आपण 5 बिट शिफ्ट रजिस्टर 8 बिट शिफ्ट रजिस्टर इतर कोणत्याही आणि जॉन्सन काउंटरसाठी कार्य करू शकता जे प्रत्येक प्रकरण आपल्याला आवश्यक आहे केवळ तेच २ इनपुट लॉजिक गेट त्यापेक्षा जास्त आवश्यक नाही त्यापेक्षा जास्त आवश्यक नाही दोन इनपुट लॉजिक गेटसह जॉनसन काउंटर मोडमध्ये कार्यरत 5 बिट किंवा 8 बिट शिफ्ट रजिस्टरसाठी देखील आपल्याला मॉड्यूल 10 16 देईल किंवा शिफ्ट रजिस्टर आकारापेक्षा दुप्पट त्या संख्येनुसार माझे म्हणणे आहे यासाठी 2 इनपुट लॉजिक गेट पुरेसे आहे डीकोडिंगसाठी ठीक आहे तर हे कार्य करते हे आपण पाहतो आणि आपण इतर प्रकारच्या आरंभिकतेबद्दलही विचार करू शकतो आणि आपण हे पाहू शकतो की हे अशा प्रकारे प्रगती करते ठीक आहे तर आपण या वर्गाच्या निष्कर्षावर पोहोचू जे आपण पाहिले ते असे आहे की ट्रान्समीटर शेवटवर अनुक्रमे रूपांतरण रिसीव्हर एंड अनुक्रमे ते समांतर रूपांतरण अंतर्वाहन वाहिन्यांची संख्या कमी करण्यास मदत करते आणि शिफ्ट रजिस्टर तेथे उपयुक्त ठरते कारण नंतर समांतर ते अनुक्रमे रुपांतरणानंतर डेटा आनुक्रमिकपणे तयार केला जातो आणि त्याची उपयुक्तता अस्तित्वात असते आणि आपण हे देखील पाहिले की घड्याळ कालावधी निवडून आणि वापरल्या जाणार्या शिफ्ट रजिस्टरच्या आकाराने अनुक्रमे डेटा योग्यरित्या उशीर केला जाऊ शकतो जर एन बिट शिफ्ट रजिस्टर आणि टी टाईम तासाचे घड्याळ वापरले असेल तर एन टी या प्रकरणात हा उशीर आहे सिरीयल डेटा थेट अनुक्रमांक म्हणून दिलेला असतो ज्यामध्ये शिफ्ट रजिस्टर वारंवार पुन्हा पुन्हा एन बीट लांब पॅटर्न तयार करू शकतो म्हणून आपण सीक्वेन्स जनरेटर म्हणून शिफ्ट रजिस्टर वापरू शकता आणि येणाऱ्या बिट प्रवाहामध्ये विशिष्ट नमुना ओळखण्यासाठी शिफ्ट रजिस्टरचा उपयोग सीक्वेन्स डिटेक्टर म्हणून केला जाऊ शकतो एक्सएनओआर गेट वापरला जातो आणि एक्सएनओआर गेट आउटपुट आहेत एकाधिक इनपुट AND गेटवर जाणे आणि ते AND गेट आउटपुट असे आहे की जेव्हा ते उच्च जाते तेव्हा नमुना शोधला जातो आणि रिंग काउंटर कॉन्फिगरेशनमधील एन बिट शिफ्ट रजिस्टर मॉड्यूलो एन काउंटर म्हणून काम करू शकते आणि जॉन्सन काउंटर कॉन्फिगरेशनमध्ये मोड्युलो 2 एन काउंटर म्हणून काम करू शकते आणि रिंग काउंटर कॉन्फिगरेशनसाठी आम्हाला कोणत्याही डिकोडिंग लॉजिक अतिरिक्त डिकोडिंग लॉजिकची आवश्यकता नाही परंतु जॉन्सन काउंटरसाठी डीकोडिंगच्या उद्देशाने आम्हाला 2 इनपुट लॉजिक गेट आवश्यक आहे धन्यवाद